"कम्प्युटर न्यूमरिकल कंट्रोल ऑफ मशीन टूल्स अंड प्रोसेस" या ऑनलाइन अभ्यासक्रमातील 18 व्या व्याख्यानात आपले स्वागत आहे तर आपण वक्र पृष्ठभागाच्या भूमितीवर चर्चा केली आहे आता आपण वक्र पृष्ठभागांसाठी कटर पाथ जनरेशनवर चर्चा करू तर आपण थेट विषयाकडे जाऊ या तर आपण सर्व प्रथम फॉरवर्ड स्टेप आणि साईड स्टेपबद्दल चर्चा करू जे कटर पाथ बनवतात तुम्हाला आठवत असेल तर आम्ही वक्र पृष्ठभागावरील कटर मार्गाबद्दल चर्चा केली होती आणि आम्ही हे देखील सांगितले होते की कटरचा मार्ग कटरने सरळ रेषेने अंदाजे केला पाहिजे हे लहान स्टेप मध्ये हलते म्हणजे अंदाजे वक्र मार्ग बनवण्यासाठी लहान लहान सरळ रेषांचे भाग तथापि जेव्हा आपण हे सेगमेंटल घेतो जेव्हा आपण ही रेषीय सेगमेंटल गती पार पाडत असतो तेव्हा कटरचे विचलन या कटर मार्गाला डिझाइन पृष्ठभागापासून दूर करत असलेले विचलन ठीक आहे म्हणजे वक्र पृष्ठ भागापासून होणारे विचलन हे सहन केले जाऊ शकणाऱ्या टॉलरन्स मूल्या इतके असले पाहिजे आम्ही खूप मोठे मूल्य घेतल्यास पृष्ठभाग दातेदार दिसेल आणि कदाचित त्याचा उद्देश पूर्ण होणार नाही जर आपण हे e खूप लहान मानले तर पृष्ठभाग नितळ दिसेल आणि कदाचित त्याचे आवश्यक कार्य देखील समाधानकारकपणे पार पाडले जाईल परंतु कदाचित ते तयार करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील म्हणून आपल्याला ट्रेड ऑफ करावे लागेल आणि सामान्यतः आम्ही हे सर्व सेगमेंट विभाग अशा प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करतो की किमान जे सहन केले जाते ते विशिष्ट परिमाण टॉलरेटेड डायमेन्शन येथे प्राप्त होईल तर ही कटरची एक स्थिती आहे ही कटरची दुसरी स्थिती आहे ती येथून इकडे सरकली आहे आणि जर आपण या क्षणी बाह्य गॉगिंगकडे दुर्लक्ष केले तर हा मार्ग आहे जो यंत्राचा पृष्ठभाग दर्शवतो हे विचलन आहे या 2 बिंदूंवर कर्वेचरच्या 2 त्रिज्या आहेत आता आम्ही इथे आहोत पहिल्या बिंदूवर आम्हाला कसेही करून दुसरा बिंदू कॅल्क्युलेट करायचा आहे जिथे कटर येईल ही साईड स्टेप आहे म्हणजे हे कटर चे पहिले स्थान पहिली पोझिशन आहे जेव्हा तो कागदाच्या समतलाला लंबवत विशिष्ट मार्ग काढत असतो आणि जेव्हा तो येथे येतो तेव्हा त्याला आणखी एक मार्ग सुरू करण्यासाठी एक साईड स्टेप घ्यावी लागते यादरम्यान तो कापल्या न जाणाऱ्या सामग्रीचे काही अंश सोडतो या सामग्री मध्ये उंचावलेला त्रिकोणी भाग दिसतो याला स्कॅलॉप म्हणतात आणि हा स्कॅलॉप 2 कटर मार्गांदरम्यान सतत दिसत राहतो आणि पृष्ठभागाचा एक वैशिष्ट्यपूर्ण खडबडीतपणा निर्माण करतो जे कोणत्याही किंमतीत टाळले पाहिजे आमच्याकडे 0 खडबडीतपणा असू शकत नाही कारण 2 कटर मार्गांमध्ये शिफ्ट असणे आवश्यक आहे म्हणून येथे आम्ही एक विशिष्ट टॉलरन्स मूल्य देखील परिभाषित करतो कटरच्या पृष्ठभागाचा खडबडीतपणा म्हणजे कटरच्या कटरद्वारे तयार केला गेलेल्या पृष्ठभागाचा खडबडीतपणा हा त्या टॉलरन्स मूल्य इतका असावे आणि शक्यतो हा खडबडीतपणा सर्वत्र समान असावा जेणेकरून सर्व पृष्ठभागाशी संबंधित प्रभाव जसे की टर्ब्युलन्स इत्यादी किंवा इतर पृष्ठभागाच्या खडबडीतपणाशी संबंधित प्रभाव संपूर्ण पृष्ठभागावर एकसमान असेल तर हे खडबडीची उंची येथे तयार झालेल्या खडबडीत पृष्ठभागाची उंची त्याला स्कॅलॉप उंची म्हणतात आणि टूलच्या मध्य रेषांमधील अंतर याला टूल पाथ इंटरव्हल म्हणतात आणि कटर संपर्क बिंदूंमधील अंतराला साईड स्टेप म्हणतात तर कटर पाथ जनरेशनच्या 3 पद्धती आहेत ज्यामध्ये आपण साइड स्टेप परिभाषित करत आहोत याला आयसोपॅरेमेट्रिक म्हणतात सॉरी साइड स्टेप आणि फॉरवर्ड स्टेप Isoparametric Isoplanar आणि Isoscallop त्यांच्यातील फरक काय आहेत Isoparametric पद्धतीमध्ये कटर मार्ग स्वतः Isoparametric रेषा म्हणून निवडले जातात त्यामुळे कटर पथ पृष्ठभागावरील Isoparametric रेषा असल्यास ते शोधणे सोपे आहे ते निर्धारित करणे सोपे आहे आणि म्हणून ही प्रक्रिया याला संगणकीयदृष्ट्या नॉन इंटेन्सिव्ह प्रॉब्लेम म्हणून ओळखले जाते ठीक आहे पृष्ठभागावरील कटर मार्ग शोधणे फार कठीण नाही त्यामुळे साहजिकच आम्ही कटर पाथ जनरेशनच्या आयसोपॅरेमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करू जर इतर कोणत्याही समस्या संबंधित नसतील तर इतर समस्या कशा असू शकतात उदाहरणार्थ वक्रचा आकार समजा हा एक विशिष्ट पृष्ठभाग आहे आणि हा हा पृष्ठभाग कापण्यासाठी आपण आयसोपॅरामेट्रिक पद्धतीचा वापर करू की इतर काही पद्धत हे आपल्याला ठरवावे लागेल आणि पहा काही कारणास्तव आपल्याला या बाजूने कट करावे लागेल ठीक आहे या बाजूने आपल्याला कटर घेऊन दुसरीकडे यावे लागेल दुसर्या मार्गाने नाही या मार्गाने नाही जर तसे असेल तर त्या पूर्व शर्तीसह आम्हाला आढळेल की जर आपण कटर पथ निर्मितीच्या Isoparametric धोरणाचा अवलंब करत आहोत तर मूलत हे कटर मार्ग एका टोकाला क्लस्टर केलेले असतील आणि दुसर्या बाजूने ते मोठ्या प्रमाणात वळवले जातील म्हणजे स्पष्टपणे पृष्ठभागाच्या या टोकाला जे खडबडीतपणा निर्माण होईल तो या टोकाला निर्माण होणार्या खडबडीतपणापेक्षा खूपच कमी असेल कारण आपण केवळ निरीक्षण करून हे विधान पुराव्याशिवाय सहजपणे करू शकतो की जर साइडस्टेप जास्त आहे तर परिणामी स्कॅलपची उंची देखील जास्त असेल त्यामुळे केवळ कम्प्युटिंग चा भार टाळण्याच्या फायद्यासाठी जर आपण आयसोपॅरेमेट्रिक पद्धतीचा वापर केला तर आपल्याला एक समस्या उद्भवणार आहे आणि समस्या ही आहे की खडबडीतपणा निश्चितपणे एकसमान होणार नाही आणि शेवटी तो वाढेल तर हा Isoparametric मशीनिंगचा नॉन इंटेन्सिव्ह कम्प्युटिंग फायदा आहे आणि Isoparametric मशीनिंगचा हा तोटा आहे की विशेषत विषम आकाराच्या कामांसाठी पृष्ठभागावरील खडबडीतपणा संपूर्ण पृष्ठभागावर नियंत्रित केला जाऊ शकत नाही परत पाहूया आपल्याकडे दुसरी पद्धत आहे जिला Isoplanar म्हणतात यामध्ये एक कटर मार्ग समांतर उभ्या समतलांसह पृष्ठभागाच्या छेदनबिंदू म्हणून प्राप्त केलेल्या मार्गांच्या दिशेने निवडले जातात तर माझ्याकडे समांतर उभा समतल आहे तो बहु निवडीच्या प्रश्नासारखाच आहे जो आमच्याकडे चाकूसारखा आहे मी पृष्ठभागाचे वेगवेगळे तुकडे करणार आहे आणि ते स्लाइस छेदनबिंदू वक्र माझे कटर मार्ग असतील आकृती पहा जे हे स्पष्ट करत आहे आणि आयसोस्कॅलॉप पद्धतीमध्ये आम्ही कटर मार्ग निवडतो ज्यायोगे त्या स्कॅलॉप्सद्वारे तयार केलेल्या पृष्ठभागाचा खडबडीतपणा सर्वत्र एकसारखा असेल म्हणून हे आम्ही आधीच पाहिले आहे हे Isoparametric कटर मार्गाचे चित्रण आहे जसे की ही मशीनिंग दिशा असल्यास कटर या मार्गाने पुढे जात आहे येथे एक साइड स्टेप घेतो येथे परत येतो आणि तो झिग झॅग पद्धतीने पुढे जातो आणि शेवटी मशीनचा पृष्ठभाग असा दिसेल आणि हा कटर मार्ग असेल स्कॅलॉप्स देखील असतील तुम्हाला माहिती आहेहे सर्व भाग देखील या दिशेने ओरिएंटेड असतील हे Isoplanar दृष्टिकोनाचे उदाहरण आहे ते काय दर्शवते हे ते समांतर उभे समतल दर्शविते जे बेझियर पृष्ठभाग किंवा त्या बाबतीत कोणत्याही वक्र पृष्ठभागास छेदून कटर मार्ग तयार करतात ही u दिशा आहे क्षमस्व ही w दिशा आहे याचा अर्थ 2 पॅरामेट्रिक दिशा दर्शविल्या आहेत समांतर उभे समतल दर्शविले आहे आणि कटर मार्ग या समतलने आणि पृष्ठभागाच्या छेदनबिंदूद्वारे प्राप्त केलेले आहेत आता एक प्रश्न आपोआप उद्भवतो की आपण असे का करतो आहोत आयसोपॅरेमेट्रिक पद्धतीचा आमच्याकडे कोणता विशिष्ट फायदा आहे तर त्यासाठी जर तुम्हाला नीट लक्षात असेल की Isoparametric पद्धतीमध्ये आमच्याकडे एक पृष्ठभाग होता जो तुम्हाला माहीत आहे रुंद होता त्याच्या एका बाजूला खूप रुंद कडा होती आणि ती दुसऱ्या बाजूला खूपच अरुंद होती तेथे कटर मार्ग एका टोकाला वळवले जात होते आणि दुसर्या टोकाला क्लस्टर केलेले होते परंतु या प्रकरणात हे कटर मार्ग एकमेकांना समांतर असल्याने म्हणजे ही समतले एकमेकांना समांतर आहेत त्यांच्या पृष्ठभागाच्या छेदनबिंदू आहेत त्या मार्गाने कोणतेही विचलन नाही याचा अर्थ XY समतलवरील त्यांचे अंतर कटर मार्गाच्या मर्यादेपर्यंत स्थिर राहणार आहे परंतु 2 कटर मार्गांमधील अंतर 2 इतर कटर मार्गांमधील अंतरापेक्षा वेगळे असू शकते परंतु 2 सलग कटर मार्ग किंवा लगतच्या कटर मार्गांमध्ये आपण नेहमी समान अंतर घेणार आहोत त्यामुळे आयसोपॅरेमेट्रिक पद्धतीमध्ये होणारे विचलन टाळले जाईल पण लक्षात ठेवा खडबडीतपणा अजूनही तसाच राहणार नाही कारण खडबडीतपणा हे साइड स्टेपचे कार्य आहे जे येथे स्थिर आहे आपण याला काय म्हणतो कटरच्या वक्रतेची त्रिज्या आणि पृष्ठभागाच्या वक्रतेची त्रिज्या कटच्या दिशेला लंब आहे जी या आयसोप्लानर दृष्टिकोनासाठी देखील स्थिर राहणार नाही कारण ते पृष्ठभागासाठी एकमेव मूल्य आहे तर हे आम्ही बनवत असलेल्या पृष्ठभागावर अवलंबून आहे इतर कोणत्याही पैलूवर नाही तर ती आयसोप्लानर पद्धत अधिक तपशीलवार अशी दिसते आणि आम्ही आत्ताच केलेली निरीक्षणे कटर मार्ग छेदनबिंदूंद्वारे प्राप्त केले जातात आणि पृष्ठभागाचा खडबडीतपणा अद्याप एकसमान नाही परंतु अर्थातच कटर मार्ग येथे वळत नाहीत आयसोप्लानरवरील या विशिष्ट कटर मार्गावर पुढे जाण्यासाठी काही द्रुत गणनेसाठी मग आम्ही आयसोप्लानरच्या फॉरवर्ड स्टेपची गणना कशी करू सर्व प्रथम आम्ही या टप्प्यावर या विशिष्ट बिंदूवर नॉर्मल चे निरीक्षण करू होय हा एक प्रारंभिक बिंदू आहे आणि आम्ही या विशिष्ट बिंदूला लक्ष्य करत आहोत मी येथे आहे आणि मला या विशिष्ट बिंदूवर पोहोचायचे आहे म्हणून आम्ही म्हणत आहोत की या बिंदूवर हे नॉर्मल आहे आणि ते क्रॉस प्रॉडक्टद्वारे प्राप्त होते स्पर्शिकेपैकी 2 स्पर्शिका जी u दिशा आणि w दिशा मध्ये आहेत ज्यांची गणना कशी करायची हे आपण आधीच समजून घेतले आहे मला भीती वाटते येथे आम्ही स्पर्शिकेच्या चित्रणासाठी सबस्क्रिप्ट्स वापरल्या आहेत तर आम्ही आतापर्यंत सुपरस्क्रिप्टसह स्पर्शिका बद्दल अभ्यास केला आहे ते अगदी समान आहेत परंतु मी विचलनासाठी दिलगीर आहोत त्यामुळे ते एकक व्हेक्टर बनवण्यासाठी त्याच्या लांबीने भागले जाते म्हणून आपल्याकडे या विशिष्ट बिंदूवर n म्हणून एकक नॉर्मल व्हेक्टर आहे जेथे साधन सुरवातीला पृष्ठभागाला स्पर्श करत आहे c हा वेक्टर आहे जो या कटर मार्गाला स्पर्शिका आहे ठीक आहे हा समतल आणि पृष्ठभागाच्या छेदनबिंदूद्वारे प्राप्त केलेला वक्र आहे आणि c हा प्रारंभ बिंदू या वक्र या छेदनबिंदू वक्र चा स्पर्शिका आहे आता c कसा शोधायचा आपण असा युक्तिवाद करू शकतो की जर c या वक्रला स्पर्शिका असेल तर ती मूलत त्या पृष्ठभागाची स्पर्शिका आहे ज्याचा आपण त्या MCQ मध्ये अभ्यास केला आहे म्हणून ते मूलत नॉर्मलला लंब आहे कारण पृष्ठभागावरील विशिष्ट बिंदूवरील सर्व स्पर्शिका नॉर्मलला लंब असतील पृष्ठभागावर त्या बिंदूवर म्हणून c नॉर्मल n ला लंब आहे पुढे c हा समतलवर पडलेला आहे कारण मूलत जर वक्र समतल भाग असेल तर c हा समतल मध्ये असेल तर ते नॉर्मल समतलला लंब असले पाहिजे आणि आम्ही p ला समतलसाठी नॉर्मल म्हणून नियुक्त केले आहे म्हणून c हे n ला लंब आहे आणि c देखील p ला लंब आहे याचा अर्थ c हा n आणि p च्या क्रॉस गुणाकाराने मिळवता येतो आणि तेच आपण येथे लिहिले आहे युनिट c व्हेक्टर ठीक आहे कटर पाथला स्पर्शिका वेक्टर ही अभिव्यक्ती असणे आवश्यक आहे म्हणजे आपल्याला p माहित असल्यास आणि n माहित असल्यास ते अशा प्रकारे सोडवले जाऊ शकते आता यानंतर आपण काय केले आहे की कोणत्याही स्पर्शिका ठीक आहे कटर मार्गाच्या कोणत्याही स्पर्शिकेला मुळात अभिव्यक्ती असते कारण आपण आधी चर्चा केली आहे माफ करा मला ते अशा प्रकारे पाहू द्या आम्ही पृष्ठभागावर थोडे वाढीव अंतर dR घेत आहोत पृष्ठभागावरील लहान वाढीव अंतर आपण हे कसे व्यक्त करू शकतो आम्ही जे म्हटले आहे ते असे आहे की पृष्ठभागावरील एक लहान वाढीव अंतर व्यक्त केले जाऊ शकते कारण ते 2 पॅरामीटर्स u आणि w चे कार्य आहे ते अंशतः u दिशेने udu w दिशेने wdw ने केले जाऊ शकते हे संपूर्ण विभेदक तुम्हाला माहित असलेले एक अतिशय स्टॅंडर्ड तंत्र आहे आणि ते विचाराधीन बिंदूपासून दुसर्या विशिष्ट बिंदूपर्यंत पृष्ठभागावर एक लहान वाढीव हालचाल दर्शवते ज्याचे मूल्य या 2 डेल्टा u आणि डेल्टा w मर्यादित फरकांद्वारे परिभाषित केले जाईल म्हणून मी मूलत या बिंदूपासून या बिंदूकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी असे म्हणत आहे की हे विशिष्ट अंतर मी कव्हर करत आहे मी ते या पद्धतीने अंशांच्या संदर्भात व्यक्त करू शकतो partial आणि मर्यादित फरक या पद्धतीने सर्व काही चांगले स्वीकार्य आहे पण ते कुठे घेऊन जाते असे ठरते की आम्ही आता हे एका विशिष्ट मोमेंट ला दर्शवित आहे ज्याबद्दल आम्ही बोललो आहोत ज्या 2 अटींनुसार ही हालचाल होणार आहे आम्ही त्यावर हे लागू करणार आहोत त्या अटी काय आहेत जर हे कटर मार्गावरील हालचालीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आहे तर ते प्रथम समतलात असणे आवश्यक आहे हे मान्य केले आहे जर ते कटर मार्गावरील हालचालीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केले असेल तर ते या समतलावर असावे लागेल p0 असे घेऊन आपण ती अट लागू करू शकतो कारण जर ते समतलात पडलेले असेल तर ते p ला लंब असले पाहिजे आणि म्हणून dR p 0 आहे ते आपण येथे लिहिले आहे दुसरे म्हणजे आम्ही असे म्हणत आहोत की आम्ही पृष्ठभागावरील अगदी लहान हालचालींबद्दल बोलत आहोत म्हणून हे प्रारंभिक बिंदूवर स्पर्शिकेच्या दिशेने असण्याचा अंदाज लावला जाऊ शकतो जेणेकरून आपण असे म्हणू शकतो की जर आपण dR सह या बिंदूवर कटर मार्गाला स्पर्शिकाशी डॉट प्रॉडक्ट घेतले तर नंतर मूलत ते मला dR ची परिमाण देईल दुसरे काही नाही कारण dR हा विशिष्ट सदिश वेक्टर आहे आणि c सदिश ची दिशा अगदी समान आहे असे आपण गृहीत धरत आहोत dR इतका लहान आहे की ते फक्त c च्या दिशेने असेल त्यामुळे तुम्हाला हे समजले आहे की मानसिकदृष्ट्या आम्ही dR c δ लिहित आहोत आता δ म्हणजे काय δ हे विभागीय अंतर आहे जे कटर पहिल्या बिंदूपासून पुढील बिंदूपर्यंत कव्हर करतो पण लांबी काय असणार हे आपल्याला माहीत नाही म्हणून आपण क्षणभर काही अंदाज गृहीत धरतो आता या अंदाजाचे मूल्य काय असणार सध्या आम्ही हे केस लागू केले आहे आणि शेवटचे δ जे आम्ही आहात आहोत ते आम्ही येथे लावत वापरी आहोत ठीक आहे म्हणून आम्ही हे अभिव्यक्ती येथे dR p 0 असे लिहितो आणि तुम्हाला अंश आणि मर्यादित फरकांमधून dR ची अभिव्यक्ती माहित आहे आणि आम्ही हे dR p δ येथे देखील लिहितो मला δ माहित नाही म्हणून मी अंदाज मूल्य लावला आहे मग हे आपल्याला किती माहित आहे तर आपल्याला Rw I म्हणजे Ru माहित आहे आपल्याला Rw partial माहित आहे हे ∂R⁄∂u आणि ∂R⁄∂w आहेत आपल्याला p माहित आहे जर समतल निर्दिष्ट केले असेल तर आपल्याला c माहित आहे का होय हे p आणि n चे क्रॉस उत्पादन आहे म्हणून व्यावहारिकदृष्ट्या u आणि w व्यतिरिक्त सर्व काही ज्ञात आहे ज्यामुळे त्यांना रेखीय एकाचवेळीलिनियर सायमलटेनिस बनते म्हणजे साधी लिनियर सायमलटेनिस समीकरणे सोप्या समकालिक समीकरणांमुळे आम्हाला u आणि w शोधता येईल ज्याचा मूलत अर्थ असा होतो की u v बिंदू पासून मी u u v v बिंदू सोडवू शकतो जे तुम्हाला माहित आहे की या 2 अटी यशस्वीरित्या लागू केल्या आहेत त्या 2 अटी काय आहेत ही विशिष्ट विभागीय हालचाल कटरच्या मार्गावर कुठेतरी समतलातच संपेल आणि या विभागीय गतीची लांबी देखील δ असेल हे समजून घेतल्यावर आपण पुढील विकास पाहू या आता आपण मिळालेल्या परिणामांवर सर्व दिशेने नजर टाकू तर सर्व प्रथमदुसरा बिंदू ठीक आधीच आमच्या हातात असेल कारण आता आम्हाला u व v मिळाले आहेत आणि म्हणून आमच्या जवळ u1 w1 होते त्यामुळे u1 w1 पासून u2 w2 एक सांख्यिकीय मूल्य आहे आम्ही u2 w2 शोधून काढले आहे फक्त तुम्हाला पुनरावृत्ति साठी सांगत आहे हे 2 अभिव्यक्ती आपल्याला u2 w2 शोधण्यात मदत करतात कारण मूल्ये शोधली जात आहेत एकदा आमच्याकडे हे झाल्यानंतर आम्ही म्हणतो की अशा स्थितीत आम्हाला या स्थानांवर त्रिज्या मूल्ये सापडतात तुम्ही म्हणाल की मला त्रिज्या मूल्ये कशी कळू शकतात कृपया त्रिज्येच्या वेळेस मी तुम्हाला दर्शविलेले ते फोरमीडबल एक्सप्रेशन्स लक्षात ठेवा आम्ही पुन्हा एकदा त्यावर परत येऊ आम्ही मुळात ते अभिव्यक्ती वापरतो जर तुम्ही म्हणाल की नाही मला ते समजले नाही आणि मला ते वापरायचे नाही तर ठीक आहे अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो की आपण नॉर्मल काढू शकतो कमीत कमी 2 अंशांचे क्रॉस प्रॉडक्ट ने नॉर्मल हे अगदी सहज मिळू शकते आणि म्हणून मी नॉर्मल काढू शकतो त्यामुळे भौमितीयदृष्ट्या मी नॉर्मल काढू शकतो आणि त्यांना कधीतरी छेदू शकतो आणि मी म्हणेन की या बिंदूंवर R1 आणि R2 ची ही अंदाजे मूल्ये आहेत तुम्ही आणखी एक समस्या दाखवू शकता हे नॉर्मल एकाच समतलात पडलेले नाहीत की ते कोप्लेनार नाहीत अशावेळी आमच्याकडे कटिंग साठी प्लेन आहे हे लक्षात ठेवा की आम्ही ज्या उभ्या समतलाला छेदत होतो त्या नॉर्मलला उभ्या समतलावर प्रोजेक्ट करा ते coplanar आहेत आणि त्यांचा छेदनबिंदू शोधा म्हणजे तुम्हाला R1 आणि R2 मिळेल आता हे वेगळे होणार आहेत का ते भिन्न असू शकतात कारण R1 आणि R2 ते या 2 बिंदूंवर पृष्ठभागाच्या वक्रतेचे प्रतिनिधित्व करतात आणि या 2 बिंदूंवर ते आपल्याला माहित आहेत की त्यांच्यात वक्रतेची भिन्न मूल्ये असू शकतात तर R1 आणि R2 शोधून काढल्यानंतर आपण R1 R2 2 हे सरासरी मूल्य घेतो आणि एक गणना करतो ही गणना काय आहे या गणनेमध्ये आपण टॉलरन्सचे मूल्य गणनेमध्ये आणतो आपण हा विशिष्ट त्रिकोण घेतो ज्यात कर्ण R1 R2 2 म्हणजे R हा कर्ण आहे ही बाजू R e आहे e व्हॅल्यू म्हणजे आम्ही ते विचलनासाठी घेतली आहे आणि ते 50 मायक्रॉनच्या फॉर्म टॉलरन्स इतके असेल तर ती आमच्याकडे संख्या म्हणून उपलब्ध असेल म्हणून आमच्याकडे √R2 − R − e2 या विशिष्ट अंतराच्या बरोबरीचे असेल आणि हे अंतर किती आहे हे δ 2 शिवाय दुसरे काहीही नाही तर आपल्याकडे काय आहे हे माहित आहे आपल्याला यामध्ये R हे भौमितीय पद्धतीने आढळले आहे उदाहरणार्थ आपल्याला e चे मूल्य माहित आहे जेणेकरून ही उजवी बाजू पूर्णपणे तयार केली जाऊ शकते म्हणून आपण R चे मूल्य टाकून आणि e चे मूल्य टाकून δ चे मूल्य मिळवू शकतो परंतु आम्हाला δ आधीच माहित आहे परंतु हे δ थोड्या वेगळ्या विचारातून येत आहे जे टॉलरन्सच्या मूल्याचा वापर करत आहे त्यामुळे ते चांगले असू शकते या δ शी जुळत नाही म्हणजे δ जे आम्ही पृष्ठभागाच्या विचारातून तयार केले आहे जर ते जुळत नसेल तर आपण हा नवीन δ घेतो अभिव्यक्तीकडे परत जाऊ आणि गणनेकडे परत जाऊ पुन्हा पुढील बिंदू शोधू आणि त्या मार्गाने R चे दुसरे मूल्य शोधू आणि पुनरावृत्ती म्हणून या चक्रात पुनरावृत्ती करू त्यामुळे अनेक पुनरावृत्तींनंतर जर आपण पाहिलं की आपण सुरुवातीला जे काही δ ठेवले आहे ते या गणनेतून त्याच मूल्याप्रमाणे बाहेर येत आहे आपण तो विशिष्ट δ स्वीकारतो आणि पुढील विशिष्ट बिंदूकडे जातो आणि या पद्धतीला मार्चिंग म्हणतात आणि अशा प्रकारे आपण एकामागून एक फॉरवर्ड स्टेप शोधू शकतो तर सारांश म्हणून आपण कोणत्या मार्गाने वाटचाल करत आहोत ते पाहू या पृष्ठभागाच्या काठावर एक बिंदू मिळवा म्हणजे आपल्याला काठावरुन सुरुवात करावी लागेल हा कटर मार्गाचा प्रारंभ बिंदू आहे आणि हा पृष्ठभागाच्या काठाचा छेदनबिंदू आहे आणि आपण ज्यापासून सुरुवात केली आहे ते उभ्या समतल आहे आणि हे वक्र प्लेन इंटरसेक्शन अल्गोरिदम नावाच्या एखाद्या गोष्टीद्वारे सापडले आहे जे मी येथे समाविष्ट केले नव्हते तर त्यानंतर आम्ही छेदन वक्र वर पुढील बिंदूवर जाण्यासाठी δ चे अंदाज मूल्य परिभाषित करतो आणि सामान्यतः हा अंदाज शेवटच्या फॉरवर्ड पायरीच्या अंतिम δ च्या बरोबरीचा असतो u आणि w मिळवलेल्या कटर मार्गावरील पृष्ठभागावरील पुढील बिंदूवर जाण्यासाठी पृष्ठभाग समतल छेदनबिंदू अल्गोरिदम लागू करा वक्र प्लेनने आंतरराष्ट्रीय गोल्फ परिष्कृत करा पुन्हा एकदा मी त्यावर चर्चा केलेली नाही एकदा तुम्हाला u1 w1 आणि u2 w2 मिळाल्यावर तुम्ही 2 बिंदूंवरील नॉर्मल्स शोधू शकता त्यांचे प्रक्षेपण उभ्या छेदणार्या समतलावर घेऊ शकता त्यांना पाठीमागे करू शकता 2 बिंदूंवर त्रिज्या मिळवू शकता त्यांची सरासरी R बरोबर मिळवू शकता फॉर्म टॉलरन्स 50 मायक्रॉन आणि त्रिज्या R ची मूल्ये दिलेली असल्यास δ चे मूल्य शोधा आणि δ चे अंदाज या मूल्याशी जुळले तर ते चांगले आहे आम्ही पुढील बिंदू सुरू करू शकतो अन्यथा तुम्ही पुन्हा परत जा आणि u शोधा δ च्या या नवीन मूल्यासह जोपर्यंत तुम्हाला अभिसरण मिळत नाही तोपर्यंत पुनरावृत्ती करा आणि अशा प्रकारे Isoplanar पद्धतीतील पुढील पायऱ्या फॉरवर्ड स्टेप शोधल्या जाऊ शकतात खूप खूप धन्यवाद